बायोरिएक्टर्सच्या या एनपीटीईएल ऑनलाईन प्रमाणन कोर्समध्ये व्याख्यान 4 मध्ये आपले स्वागत आहे 10 तासांच्या कोर्समध्ये मागील व्याख्यानात व्याख्यान क्रमांक 3 मध्ये आपण सर्वसाधारणपणे समस्या कशा सोडवायच्या ते पाहिले होते आणि आपण निर्जंतुकीकरण कायनेटीक्सशी संबंधित समस्या सोडवली मला तुम्हाला एक गोष्ट लक्षात आणून द्यायला आवडेल लक्षात ठेवा आणि नेहमी तपासा ती म्हणजे तुम्ही अंतिम उत्तरावर आल्यानंतर कृपया त्याचा अर्थ लागत आहे का ते तपासा उदाहरणार्थ जर तुम्ही सुमारे 7500 तास किंवा त्यासारखे काहीतरी उत्तर पाहिले असेल किंवा मिळवले असेल तर तुम्हाला परत जाऊन तुमची गणना तपासावी लागेल आपण आपली गणना पूर्ण केल्यानंतर तपासणे नेहमीच चांगले असते परंतु आपण लक्षात घेतलेल्या संख्येची वास्तविकता नेहमी ठेवा 7500 तास कोणत्याही परिस्थितीसाठी थोडे विचित्र वाटतात अपेक्षित संख्यांची अधिक चांगली कल्पना मिळवण्यासाठी अनुभव तुम्हाला नेहमी चांगले बनण्यास मदत करतो परंतु बायोरिएक्टरकडे पहात असताना 7500 तास देखील थोडे विचित्र वाटतात त्याच वेळी जर तुम्हाला सुमारे 10 घातांक वजा 3 सेकंदांचे उत्तर मिळाले असते तर ते हास्यास्पदपणे कमी वाटते म्हणून या दोन्ही परिस्थितींमध्ये मला वाटते की दृष्टीकोन गणित आणि एकूण गणना तपासणे चांगले आहे हे काहीसे सारखे आहे समजा तुम्ही काम करत आहात आपण समजुया की पाईपच्या आकारावर आणि तुम्हाला सुमारे 50 मीटर असे उत्तर मिळेल तुम्हाला माहित आहे की पाईपचा व्यास 50 मीटर आहे फक्त एक विचित्र उदाहरण घ्या 50 मीटर व्यासाचे तुम्हाला काहीतरी अकल्पनीय माहित आहे 50 मीटर व्यासाचा पाईप आकार अकल्पनीय आहे म्हणून आपण नेहमी आपल्या उत्तराचे हे चित्र मनात ठेवले पाहिजे आणि ते तपासायला पाहिजे कृपया असे प्रत्येक वेळी करा जेव्हा आपण पुढील सराव समस्या करू तेव्हा मी पुन्हा यावर जोर देईन आता आपण मॉड्यूल 2 बायोमास पेशी आणि जैव उत्पादनांवर चालू ठेवूया बायोमास किंवा पेशी आणि जैव उत्पादने आणि हे कोणत्याही बायोप्रोसेसचे दोन महत्वाचे परिणाम आहेत ते स्वतः पेशी असू शकतात किंवा ते या पेशींनी बनवलेले रेणू असू शकतात चला यांच्याकडे एक एक करून पाहू कधीकधी पेशी स्वतःच उत्पादन असतात सुरुवातीला थोडे विचित्र वाटू शकते परंतु आपण याचा विचार करूया मला खात्री आहे की तुम्ही कृत्रिम अवयवांबद्दल ऐकले असेल मला वाटतं कृत्रिम त्वचा हा पहिला लोकप्रिय अवयव होता जो बाहेरून बनवला गेला आणि नंतर जळलेल्या व्यक्तीला लावण्यात आला जेणेकरून ते लवकर बरे होतील आणि असेच वगैरे आजकाल आपल्याकडे योग्य बायोरिएक्टरमध्ये कृत्रिमरित्या तयार केलेले बरेच वेगवेगळे अवयव आहेत ते कदाचित बायोरिएक्टर स्वतः थोडे वेगळे दिसतील पेशी फळीवर वाढतात जे की अवयवासारखे असतात आणि म्हणून तुम्हाला आकार मिळतो आणि नंतर कार्यक्षमता आणली जाते आणि असेच काही तर आपल्याकडे एक कार्यात्मक अवयव आहे ज्याचे प्रत्यारोपण केले जाऊ शकते कदाचित खराब झालेल्या अवयवाच्या जागी निश्चितपणे यकृत मूत्रपिंड वगैरे आहेत जे त्या मार्गाने बनवले गेले आहेत आपण त्वचेबद्दल बोललो जे लोकप्रिय आहे आपण बायोरिएक्टर वापरून स्टेम सेल देखील वाढवू शकता ज्या विविध कारणांसाठी वापरल्या जातात या सर्व परिस्थितीत पेशी स्वतः बायोरिएक्टरचे मुख्य उत्पादन आहेत आणि आपल्याकडे पेशीचे आवश्यक प्रमाण आवश्यक आहे ते आवश्यक प्रकारे वाढले पाहिजे आणि असेच काही याची खात्री करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातात आणि जेंव्हा त्या बायोरिएक्टरमध्ये वाढवल्या जातात तेंव्हा त्यांनी योग्य कार्य देखील केलेच पाहिजे मला वाटते की माझ्याकडे येथे एक सुचवलेला व्हिडिओ म्हणून आहे हे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या फाईलमधून आहे वेबसाइट व्हिडिओ आणि पेपर शिफारस केलेले मी हे अस्वीकरण देखील जोडलेले आहे की IIT मद्रास आणि मी खालील काही स्त्रोतांमध्ये चित्रित केलेल्या कोणत्याही व्यावसायिक ब्रँडची शिफारस किंवा समर्थन करत नाही हे स्त्रोत त्यांच्यातील शैक्षणिक मूल्यासाठी निवडले गेले आहेत हा 12 वा क्रमांक आहे ज्याचा मी आत्ताच उल्लेख केला आहे टिश्शू अभियांत्रिकीसाठी बायोरिएक्टर ही लिंक आहे तुम्ही लिंकवर क्लिक करू शकता आणि जाऊन व्हिडिओ पाहू शकता हे आपल्याला अवयव तयार करण्यासाठी बायोरिएक्टर कसे वापरले जातात याची कल्पना देते तुम्ही स्पिरुलिना नावाचे काहीतरी ऐकले असेल स्पिरुलिना एक शैवाल आहे ते वाढवले जाते आणि नंतर त्यावर प्रक्रिया केली जाते आणि पॅक केले जाते आणि ते न्यूट्रास्युटिकल्स म्हणून विकले जाते बरेच लोक ते वापरतात हे मोठ्या बायोरिएक्टरमध्ये वाढवले जातात खरं तर ते तलावांमध्ये वाढवले जातात जे स्पिरुलिनाच्या योग्य उत्पादनासाठी बायोरिएक्टर म्हणून काम करतात आणि तेथे स्वतः स्पिरुलिनाच्या पेशी या आवडीचे उत्पादन होतात सिंगल सेल प्रोटीन नावाच्या गोष्टीचीही अशीच स्थिती आहे सिंगल सेल प्रोटीन 1970 आणि 80 च्या दशकात गुरांसाठी चारा म्हणून खूप लोकप्रिय होते आणि असेच काही ते यीस्ट पेशींशिवाय काहीच नाहीत आणि ते बायोरिएक्टरमध्ये देखील वाढवले जातात त्यावर प्रक्रिया केली जाते आणि नंतर गुरांना चारा म्हणून पुरवले जाते या 2 प्रकरणांमध्ये स्पिरुलिना आणि सिंगल सेल प्रोटीन पेशी स्वतः उत्पादने म्हणून आहेत तरीही जसे आपण प्रस्तावनेमध्ये आधीच पाहिले आहे इतर अनेक उत्पादने आहेत मला असे वाटते की आपण इंसुलिन मोनोक्लोनल अँटीबॉडीज इथेनॉल बायो ऑइल वगैरे वगैरे पाहिले की पेशी तयार करतात हे रेणू आहेत जे पेशींनी तयार केले आहेत आणि ती उत्पादने आहेत येथे 2 मुख्य प्रकारची उत्पादने आहेत स्वतः पेशी किंवा रेणू जे पेशींद्वारे तयार केले जातात जे बायोरिएक्टरर्सची मुख्य उत्पादने आहेत सुरुवातीच्या व्याख्यानांमध्ये आपण डायनॅमिक सिस्टम्सचा विचार करताना दर वापरण्याची गरज पाहिली आपण म्हणालो की दर हा एक केंद्रीय मापदंड आहे ज्यावर आपण आपल्या निर्णयांचा आधार वगैरे घेतो म्हणून याला मुख्य मापदंड मानले जाते आपण प्रमाणाचा विचार करत नाही आणि असेच काही जे डायनॅमिक सिस्टीम इंजिनीअरिंग सिस्टम्स वगैरे हाताळताना आपल्याला ज्या प्रकारचे निर्णय घ्यायचे आहेत त्यासाठी गोंधळात टाकणारे ठरू शकतात तर आपण दराचाही विचार करू सर्वकाही दराच्या दृष्टीने तयार केले जाईल मॉडेल तयार केले जाईल मॉडेल दराच्या दृष्टीने तयार केले जातील गणिताचे मॉडेल दरांच्या दृष्टीने तयार केले जातील सर्व चर्चा दराच्या दृष्टीने केली जाईल आणि वगैरे आपल्याला हे अंतर्गत करणे आवश्यक आहे आंतरिकरणासाठी यास थोडा वेळ लागतो विशेषतः यापैकी काही संकल्पना तुम्हाला शालेय स्तरावर बॅच सिस्टीमच्या दृष्टिकोनातून सादर केल्या गेल्यामुळे जेथे काही अनुमान कामी येतात परंतु सर्व प्रकरणांमध्ये आणि विशेषत कंटीन्यूअसच्या बाबतीत नाही तुम्हाला ते आंतरिक बनवण्याची गरज आहे जोपर्यंत ती पूर्ण होत नाही तोपर्यंत मी याची पुनरावृत्ती करत राहीन एकीकडे पेशीचे वाढण्याचे दर आणि उत्पादन निर्मितीचे दर हे आपल्यासाठी महत्वाचे दर आहेत बरोबर आणि पेशी वाढणे म्हणजे काय एक पेशी बायोरिएक्टरमध्ये 2 पेशी बनवते 4 पेशी बनवते आणि असेच काही ठीक आहे दुसऱ्या शब्दांत बायोरिएक्टरमधील कल्चर वाढत आहे बरोबर म्हणून पेशी वाढणे कल्चर वाढ किंवा फक्त वाढ या सर्वांचा अर्थ एकच आहे पेशी आपण बहुधा मूलभूत जीवशास्त्र अभ्यासक्रमात शिकलो आहोत ते सेल सायकल नावाचे काहीतरी घेतात आणि ते कधीकधी एक प्रकारची वाढ म्हणून पाहिले जाते नेहमीच नाही परंतु आपण त्याबद्दल बोलत नाही आपण पेशींच्या वाढीबद्दल बोलत आहोत आपण हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे सेल सायकलच्या दरम्यान पेशीची मात्रा बदलत नाही आणि असेच पुढे प्रत्येक पेशीची घनता सेल सायकल दरम्यान बदलत आहे जी आपण येथे वाढ मानत नाही ही कल्चर वाढ किंवा पेशींची वाढ आहे जर आपण एका पेशीचा विचार केला तर सर्वात सोपे गणिती सादरीकरण किंवा गणिती मॉडेल खालीलप्रमाणे आहे पेशीच्या वाढीचा दर हा rx द्वारे दिला जातो आणि हे पेशीचे प्रमाण x ला थेट समगुणोत्तरात आहे फर्स्ट ऑर्डर मॉडेल किंवा एका विशिष्ट mu गुणिले x च्या समान प्रमाणात असतो rxμx लक्षात ठेवा की mu स्थिर असू शकतो किंवा असू शकत नाही परिस्थितीनुसार ते असेल आपल्याला हे पुन्हा अंतर्गत करणे आवश्यक आहे mu असू शकते किंवा नसू शकते आणि तेथे बुरशी नावाचे जीव देखील आहेत उदाहरणार्थ एस्परजीलस नायगर एक सामान्य बुरशी आहे जो ब्रेडवर वाढतो ते हे धाग्यासारखे आहेत जे त्यांच्या पट्ट्यांच्या विस्ताराने वाढतात किंवा हायफे जसे त्यांना म्हणतात तुम्हाला माहिती आहे की ते वाढतात त्यांचे वस्तुमान वाढते परंतु संख्या स्थिर असते किंवा फक्त त्या एका पुरती मर्यादित आहे वस्तुमान वाढत आहे अशा परिस्थितीत जर x पेशींची प्रमाण संख्या असेल तर हे वैध असू शकत नाही आपण हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे आपण आवश्यकतेनुसार हे मॉडेल वापरू या व्याख्यानात मी काही संकल्पना मांडणार आहे आणि थोड्या वेळाने आपण या संकल्पना वापरू तर आपण फक्त या विशिष्ट व्याख्यानातील संकल्पनांवर लक्ष केंद्रित करूया पेशींच्या वाढीसाठी हे एकमेव मॉडेल उपलब्ध नाही अशी अनेक मॉडेल्स आहेत आणि त्यापैकी काही आपण पाहूया हा एक प्रास्ताविक अभ्यासक्रम आहे त्यामुळे त्यापैकी फक्त काही पाहणार आहोत आणखी एक मॉडेल मला वाटते की मी तुम्हाला फक्त एक दुसरे मॉडेल दाखवेन त्याला लॉजिस्टिक समीकरण असे म्हणतात जे काही विशिष्ट परिस्थितींमध्ये मदत करते जेथे rx म्हणून दिले जाते rxkx1 βx जेथे k आणि बीटा हे मॉडेल पॅरामीटर्स आहेत जे सिस्टीमनुसार बदलतात आणि हे या स्थितीशी जुळते की x प्रारंभिक पेशीच्या प्रमाणाच्या बरोबरीचे आहे xx0 at t0 याला लॉजिस्टिक समीकरण म्हणतात जे काही विशिष्ट परिस्थितीत वैध असते आणि अॅडव्हान्स कोर्समध्ये स्ट्रक्चर्ड मॉडेल्सचा एक विचार करू शकतो ज्यात मूलभूतपणे पेशीमधील कंपार्टमेंटलायझेशन समाविष्ट असते किंवा विचारात घेतले जाते आपणास माहित आहे की ते वास्तविक भाग असू शकतात जसे की न्यूक्लियस माइटोकॉन्ड्रिया इत्यादी आणि असेच किंवा ते अगदी सांकल्पनिक असू शकतात कंपार्टमेंटल किंवा स्ट्रक्चर्ड मॉडेल्सची काही उदाहरणे म्हणजे कंपार्टमेंटल मॉडेल्स मेटाबॉलिक मॉडेल्स सायबरनेटिक मॉडेल्स वगैरे हा एक प्रास्ताविक अभ्यासक्रम असल्याने आपण हे तपशीलांमध्ये घेणार नाहीत परंतु आपल्याला कदाचित त्यांच्याशी ओळख करून घेण्याची आवश्यकता असेल जेणेकरून आपण त्यांना भविष्यात पाहू तेव्हा त्यांना ओळखण्यास सक्षम व्हाल नंतर काही मॉडेल्स असू शकतात जे कल्चरमध्ये पेशींच्या वयाचे वितरण विचारात घेतात वरील मॉडेल r x बरोबर mu x किंवा r x बरोबर k x गुणिले 1 वजा बीटा x लॉजिस्टिक समीकरणाशी बरोबर असेल rxkx1 βx त्यांनी बायोरिएक्टरमधील सर्व पेशी एकाच वयाच्या असल्याचे गृहीत धरले आहे जे की खरे असणे गरजेचे नाही ते पेशींच्या वयोगटात भिन्नता असू शकते आणि वितरणाची विभागणी सेग्रिगेटेड मॉडेलमध्ये विचारात घेतली जाते सब्सट्रेट्स तुम्हाला सबस्ट्रेट्स नावाची गोष्ट माहित आहे सबस्ट्रेट म्हणजे काय ते आपण आधीच पाहिले आहे आपण ते थोडक्यात पाहूया सबस्ट्रेट्स हे पेशींची वाढ आणि जैव उत्पादनांद्वारे पेशींमध्ये रूपांतरित केले जातात जैव उत्पादने पेशींमधील चयापचय प्रक्रियांनी किंवा पेशींमधील आनुवांशिक प्रक्रियेद्वारे तयार केली जाऊ शकतात अनुवांशिक प्रक्रिया म्हणजे ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन तुम्हाला माहित आहे की जीन डीएनएचा एक भाग आहे जो ट्रान्सक्राईब्ड केला जातो बहुधा प्रथिनांमध्ये ट्रान्सलेट केला जातो प्रथिने हे एक उत्पादन असू शकते म्हणजेच जे की आनुवांशिक प्रक्रियेमुळे बनतात किंवा हा मेटाबोलाइट असू शकतो जो बायोरिएक्टरमधील चयापचय प्रक्रियांद्वारे बनवला जातो तर आपण सबस्ट्रेट्स बद्दल अजून पाहूया सबस्ट्रेट्स म्हणजे काय सामान्य माणसाच्या दृष्टीने सबस्ट्रेट्स हा कच्चा माल आहे जो पेशींसाठी अन्न आहे आणि एक विशिष्ट उदाहरण म्हणजे ग्लूकोज C6H12O6 कार्बोहायड्रेट ग्लुकोज हे सब्सट्रेटचे एक छान उदाहरण आहे आपण ग्लुकोज का पाहत आहोत कारण ग्लुकोज हा पेशीतील महत्वाच्या चयापचय मार्गाचा प्रारंभ बिंदू आहे ज्याला ग्लायकोलिसिस म्हणतात आणि ग्लायकोलिसिस हे ऊर्जेच्या दृष्टीने पण महत्वाचे आहे ते पेशीला ऊर्जा पुरवते पेशीला ऊर्जा पुरवणे आवश्यक आहे आणि असेच काही सामान्यतः ग्लुकोज जो पेशीच्या बाह्य आवरणातून दिला जातो आणि मेंब्रेनमधील ग्लुकोज ट्रान्सपोर्टरद्वारे हा पेशीमध्ये नेला जातो नंतर ते एंजाइमॅटिक अभिक्रियेद्वारे ग्लूकोज 6 फॉस्फेटमध्ये रूपांतरित होते आणि दुसऱ्या एंजाइमॅटिक अभिक्रियेद्वारे फ्रुक्टोज 6 फॉस्फेटमध्ये बदलले जाते जेंव्हापर्यंत ते ज्याला पायरुव्हेट म्हणतात त्यापर्यंत पोहोचत नाही जो की चयापचय मार्गातील एक महत्त्वपूर्ण शाखा बिंदू आहे ग्लायकोलिसिस स्वतः ग्लुकोजपासून पायरुव्हेट पर्यंत असायला पाहिजे असे मानले जाते हा प्रक्रियांचा एक महत्त्वाचा संच असल्याने पेशीमध्ये असणारा महत्त्वाचा चयापचय मार्ग ग्लुकोज एक वैशिष्ट्यपूर्ण सबस्ट्रेट आहे ज्याचा येथे विचार केला जातो इतर अनेक सबस्ट्रेट्स आहेत ज्याचा वापर पेशीमधील इतर चयापचय मार्गांद्वारे केला जाऊ शकतो आपण तपशीलात जाणार नाहीत ग्लुकोज हा एकमेव सब्सट्रेट नाही तर तो एक अतिशय सामान्य सब्सट्रेट आहे खरं तर बर्याच वेळा जर सबस्ट्रेट्सचे मिश्रण असेल तर पेशी कधीकधी ग्लुकोजला प्राधान्य देतात तथापि उद्योगाच्या दृष्टीकोनातून ग्लुकोज महाग आहे म्हणून जर आपण महाग कच्चा माल महाग सब्सट्रेटसह प्रारंभ केले तर उत्पादन अधिक महाग होईल जर तुमच्याकडे ग्लुकोजचा पर्याय असेल तर ते तितके महाग नसेल तर ते उद्योगासाठी अधिक चांगले असेल कारण यामुळे बायोप्रोसेसची किंमत कमी होईल ग्लुकोजसाठी अतिशय सामान्य पर्याय म्हणजे तुम्हाला माहीत असलेला स्टार्च तुम्हाला माहित असलेला तोच स्टार्च सेल्युलोज आपल्या सभोवतालच्या सर्व लाकडामध्ये सेल्युलोज आणि लिग्नो सेल्युलोसिक सामग्री आहे ग्लुकोज स्त्रोत म्हणून लिग्नो सेल्युलोसिक सामग्रीवर सध्या मोठ्या प्रमाणावर संशोधन केले जात आहे सेल्युलोज आणि लिग्नो सेल्युलोसिक सामग्री सर्व वनस्पतींमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात लाकूड लाकूडमध्ये पण हेच सगळे काही असते आणि ते ग्लुकोजचे पर्यायी स्त्रोत आहेत तुम्हाला माहित आहे की तुम्ही कदाचित याचा विचार केला असेल किंवा केला नसेल सर्व प्रकाश संश्लेषणाचा स्रोत सर्व प्रकाश संश्लेषित जीवाणूंसाठी कार्बन स्त्रोत हे हवेत असलेले CO2 आहे तर सर्व लाकूड तुम्हाला लाकडात सापडणारा कार्बन हवेतील CO2 पासून आला आहे जरी ते आता दशांश शून्य 3 शून्य 4 टक्के इतके आहे आणि ग्लोबल वार्मिंग वगैरे मध्ये गुंतलेले आहे प्रकाश संश्लेषित जीवाणूंसाठी कार्बनचा स्त्रोत आहे स्टार्च आणि सेल्युलोज ग्लुकोजचे पॉलिमर आहेत उदाहरणार्थ हा 1 ग्लूकोज रेणू आहे जो तुम्ही पाहत आहात हा येथे ऑक्सिजन आहे जरी मी हे सूचित केलेले नाही तरी पण हा ऑक्सिजन आहे हे कार्बन 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन 4 कार्बन 5 कार्बन 6 C6H12O6 आहे तर इथे लिहिल्याप्रमाणे हा पायरेनोस फॉर्म आहे आणि नंतर इतर ग्लुकोज रेणूंशी या प्रकारे जोडला जातो हा स्टार्चचा एक प्रकार आहे ज्याला अमायलोज म्हणतात तर जर तुम्ही स्टार्चपासून हे बंध तोडले तर तुम्हाला पेशींसाठी ग्लुकोज मिळू शकेल स्टार्च मुबलक प्रमाणात आढळतो आणि म्हणून तो ग्लुकोजपेक्षा कमी खर्चिक आहे आणि म्हणून स्टार्च पेशींसाठी ग्लुकोजचा स्रोत बनू शकतो सेल्युलोजमध्ये तुम्हाला माहित आहे की अमायलोज आणि अमायलोपेक्टिन स्टार्चची थोडी वेगळी ब्रांचींग असते आणि नंतर सेल्युलोजमध्ये हे थोडे वेगळे बाँडींग आणि ब्रांचींग असते आणि त्यामुळे पुढे हे असेच असते ते सर्व स्टार्चचे पॉलिमर आहेत जर तुम्हाला एखादा मार्ग सापडला ज्यामुळे तुम्ही त्यांच्यातील बंध तोडू शकता आणि मोनोमर्स वेगळे करू शकता तर वेगळे झालेले मोनोमर्स हे पेशींच्या वाढीसाठी उपलब्ध होतात आणि आवडीचे उत्पादन तयार करतात सर्वसाधारणपणे एक मिडीयम आपण आधी मिडीयमविषयी बोललो होतो ते म्हणजे जटिल पदार्थ पदार्थ ज्यामध्ये पेशी वाढतात हे पेशींच्या वाढीसाठी सर्व पोषक तत्त्वे पुरवते म्हणजे कल्चरसाठी पेशींची वाढ करण्यासाठी कल्चर वाढण्यास वगैरे मिडीयम एकतर कॉम्प्लेक्स असू शकते किंवा डिफाइन्ड केले जाऊ शकते डिफाइन्ड केले जाते याचा अर्थ असा आहे की आपल्याला तेथे असलेल्या सर्व गोष्टी माहित आहेत जटिल म्हणजे आपल्याला मिडीयमचे सर्व तपशील माहित नसतील सर्वसाधारणपणे एका मिडीयममध्ये कार्बनचा स्त्रोत असतो ग्लुकोज हा एक अतिशय सामान्य कार्बन स्त्रोत आहे आपण वनस्पतींच्या बाबतीत कार्बन डायऑक्साईड हा कार्बन स्त्रोत असल्याची चर्चा केली आणि उर्जा स्त्रोत ज्यामुळे एटीपी तयार होते आणि असेच पुढे ते कार्बन स्त्रोतासारखे असू शकते किंवा ते भिन्न असू शकते तुम्हाला माहित आहे की ग्लुकोज हा ग्लायकोलिसिसमध्ये प्रवेश करतो आणि नंतर टीसीए सायकल आणि नंतर ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन नावाचा दुसरा मार्ग आणि त्याद्वारे एटीपी तयार होते या प्रकरणात ग्लूकोज स्वतःच उर्जा स्त्रोत आहे अनेक वेळा तुमच्याकडे ऊर्जा निर्माण करणारे इतर मार्ग असू शकतात आणि उर्जा स्त्रोत कार्बन स्त्रोतापेक्षा वेगळे असू शकतात ग्लूटामाइन कधीकधी सस्तन प्राण्यांसाठी उर्जा स्त्रोत असते आणि असेच आणि नायट्रोजन स्त्रोत कारण पेशींना नायट्रोजन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन हायड्रोजन फॉस्फरस वगैरे मूलद्रव्ये आवश्यक असतात जे पेशींमध्ये जिवंत प्रणालीमध्ये असतात मिडीयममध्ये क्षार आहेत मिडीयममध्ये जीवनसत्त्वे खनिजे इत्यादी सारखे ट्रेस न्युट्रीअंटस् असू शकतात तर सर्वसाधारणपणे एका मिडीयममध्ये हेच असते आपण सबस्ट्रेट ग्लुकोजकडे पाहिले इतर गोष्टींमधून ग्लुकोज मिळवण्याचे मार्ग पाहिले आता आपल्याला मर्यादित सब्सट्रेट नावाच्या गोष्टीकडे बघण्याची गरज आहे आता आपण काही 2 किंवा 3 संकल्पना किंवा 3 किंवा 4 संकल्पनांकडे पाहू आपण ते आता वापरणार नाही परंतु ते काय आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करू त्यांचा नंतर वापर करू मर्यादित सबस्ट्रेट ही अशीच एक संकल्पना आहे मर्यादित सब्सट्रेट अभिक्रियाकारक मर्यादित करण्याच्या संकल्पनेसारखेच आहे रासायनिक अभिक्रियांच्या बाबतीत मर्यादित अभिक्रियाकारक म्हणजे काय आहे हे आपणा सर्वांना माहित आहे मर्यादित अभिक्रियाकारक तो आहे ज्याचे प्रमाण अभिक्रियेची व्याप्ती मर्यादित करते किंवा तो जो एका बॅचमध्ये प्रथम वापरला जातो एका बॅचमध्ये हे तेथे महत्त्वपूर्ण आहे आपण असे म्हणू की ज्याच्या प्रमाणामुळे अभिक्रियेची व्याप्ती मर्यादित होते त्याला मर्यादित अभिक्रियाकारक म्हणतात हे थोडे चांगले समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू चला खालील स्टोइक्योमेट्रीचा विचार करूया 2A 3B → P दुसऱ्या शब्दात A च्या 2 मोल्स ला B च्या 3 मोल्सची आवश्यकता असते ज्यामुळे तुम्हाला 1 मोल P मिळू शकेल जर इनपुट प्रवाह हा रिएक्टरमध्ये जात असेल तर आपण त्याला कंटीन्यूअस प्रक्रिया म्हणुया तेथे रिएक्टरमध्ये इनपुट प्रवाह आहे यात A चे 10 मोलार प्रमाण आणि B चे 10 मोलार प्रमाण आहे हे मोलार इतर काही नसून मोल्स प्रति लिटर आहे हे A चे प्रमाण आहे B चे प्रमाण आहे नंतर अभिक्रिया B द्वारे मर्यादित केली जाणार आहे कारण A च्या 10 मोलार प्रमाणासाठी B चे 3 भागिले 2 गुणिले 10 मोल्स मोलार प्रमाण पूर्णतः प्रतिक्रिया देण्यासाठी आवश्यक असेल तिथे B चे 15 मोलार प्रमाण पूर्णपणे वापरण्यासाठी आवश्यक आहे आणि B चे फक्त 10 मोलार प्रमाण असल्याने B अभिक्रिया मर्यादित करेल आणि A शिल्लक राहील आणि म्हणून B ही मर्यादित अभिक्रिया असेल त्याचप्रमाणे मिडीयममधील सब्सट्रेट जे वाढ मर्यादित करते त्याला मर्यादित सब्सट्रेट म्हणतात आपल्याकडे बरेच वेगवेगळे सब्सट्रेट असू शकतात आपण कार्बन स्त्रोत नायट्रोजन स्त्रोत उर्जा स्त्रोत आणि त्या सर्व गोष्टींबद्दल बोललो जो वाढ मर्यादित करणार आहे तो तुमचा मर्यादित सब्सट्रेट असेल जर आपण मर्यादित सब्सट्रेटचा विचार केला आणि जर आपण S याला मर्यादित सब्सट्रेट आहे असे म्हणू तर वाढीच्या विशिष्ट दराची विविधता mu लक्षात ठेवा की r x बरोबर mu x आपण म्हणालो rxμx तर आपण असे म्हणूया की येथे सारखेच mu आहे सब्सट्रेटच्या प्रमाणासह वाढीच्या विशिष्ट दराची भिन्नता या आलेखात दिली आहे हे एक आयताकृती हायपरबोला आहे ते वाढते आणि नंतर ते इथे कुठेतरी mu m च्या मूल्यापर्यंत जे की वाढीचा कमाल विशिष्ट दर आहे त्यापर्यंत पोहचून थांबते हे गणिती पद्धतीने सादर करण्याचा एक मार्ग आहे हा एक आयताकृती हायपरबोला आहे म्हणून आयताकृती हायपरबोला समीकरण हे योग्यरित्या वर्णन करेल आणि हे समीकरण आहे ज्याबद्दल आपण बोलत आहोत mSKSS हे सुप्रसिद्ध मोनोड मॉडेल आहे जे पेशींच्या वाढीच्या दरावर सब्सट्रेट प्रमाणाचा प्रभाव देते जर येथे असे घडले जर तुमच्याकडे पुरेसे सबस्ट्रेट असेल आणि तुम्ही या परिस्थितीत असाल तर mu हा स्थिरांक बनतो जो mu m इतका असतो ही अशी परिस्थिती आहे जेव्हा तुमच्याकडे mu स्थिरांक म्हणून असतो सर्वसाधारणपणे r x च्या बरोबर mu x स्थिर असणे आवश्यक नाही जर तुमच्याकडे पुरेसे सबस्ट्रेट असेल तर mu बरोबर mu m समान असेल जो की स्थिरांक बनेल जेव्हा K s बरोबर S असेल तर काय होते ते पाहू जर मोनोड मॉडेलमध्ये Ks बरोबर S असेल तर आपण Ks साठी S सबस्टीट्युट घेतो चला मग पाहूया काय होते तर जेव्हा Ks S mSKSSmSSSmS2Sm2 म्हणून जेव्हा S हे K s च्या बरोबरीचे असते तेव्हा तुम्हाला माहित असते की जेव्हा तुमच्याकडे K s च्या बरोबरीने सब्सट्रेट प्रमाण असते किंवा जेव्हा K s सबस्ट्रेट प्रमाण असते तेव्हा तुमचा mu हा mu m भागिले 2 किंवा वाढीच्या कमाल विशिष्ट दराच्या निम्मा असतो तर K s हे सब्सट्रेट प्रमाण आहे ज्यावर आपल्याला वाढीचा कमाल दर निम्मा मिळेल ठीक आहे वाढीच्या दरावर सब्सट्रेटचे इतर अनेक प्रकारचे परिणाम आहेत ते दर्शवण्याचे इतर अनेक मार्ग त्यापैकी काही येथे पाहू या प्रकरणात आपल्याला माहित आहे की सब्सट्रेट आणि उत्पादनाच्या परिणामासाठी इतर मॉडेल्स देखील आहेत उत्पादन वाढीच्या विशिष्ट दरावर देखील परिणाम करू शकते उदाहरणार्थ मला वाटते की आपण इथेनॉलचा उल्लेख केला होता एका विशिष्ट टक्केवारीच्या पलीकडे साधारण 18 टक्के ते पेशींच्या वाढीच्या दरावर परिणाम करण्यास सुरुवात करते ते देखील दर्शविले जाऊ शकते मी तुम्हाला येथे काही संक्षिप्त उदाहरणे देईन अनेक मॉडेल आहेत त्यापैकी काही आहेत μmSnKsSn याला मोझर मॉडेल म्हणतात जेथे आपल्याकडे मॉडेलचे मापदंड म्हणून mu m K s आणि n आहेत हे आणखी एक मॉडेल आहे μmS1K1S1 S2K2S2 2 सबस्ट्रेट एकाच वेळी मर्यादित करणारे असताना हे मॉडेल खूप लोकप्रिय आहे जेव्हा सब्सट्रेट वाढ मर्यादित करते काही सब्सट्रेट ते करतात तर आपण हे मॉडेल वापरू शकता जे अँड्र्यूज आणि नोएक यांनी दिले होते μmSKsS KIKIS हे अँड्र्यूज आणि नोएक मॉडेल आहे आणि मी कदाचित आणखी एका मॉडेलचा उल्लेख करेन जे जेरुसालिम्स्की आणि नेरोनोवा मॉडेल आहे जे की प्रत्यक्षात उत्पादन प्रतिबंधाचा वाढीवर परिणाम देते आतापर्यंत आपण वाढीचे वर्णन करणारे मॉडेल विशिष्ट वाढीचा दर आणि असेच काही वाढीचा दर विशिष्ट वाढीचा दर देखील पाहिले आता आपण उत्पादनाकडे पाहूया जर तो पेशी किंवा उत्पादनाशिवाय इतर रेणू असेल किंवा उत्पादन पेशिने बनविलेले रेणू असेल एक अतिशय साधे मॉडेल मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे मॉडेल उत्पादन निर्मिती दरासाठी लुडकिंग पिरेट मॉडेल असे म्हटले जाते पुन्हा लक्षात घ्या की हे सर्व दरांसाठी मॉडेल आहेत लुडकिंग पिरेट मॉडेल असे काहीतरी आहे rpαrxβx उत्पादनाचा निर्मिती दर म्हणजे वाढीवर अवलंबून असलेले मापदंड गुणिले पेशींच्या वाढीचा दर अधिक वाढीवर अवलंबून नसलेले मापदंड गुणिले पेशीचे प्रमाण असते तेथे वाढीवर अवलंबून असलेल्या उत्पादनांना प्रायमरी मेटाबोलाइट म्हणतात आणि वाढीवर अवलंबुन नसलेली उत्पादने आहेत ज्याला सेकंडरी मेटाबोलाइट म्हणतात हे सैल असोसिएशन आहेत परंतु आपल्याला rp बरोबर अल्फा गुणिले r x ला पाहण्याची आवश्यकता आहे उत्पादन निर्मिती दर हा वाढीचा दर आणि पेशींच्या प्रमाणावर अवलंबून असतो कधीकधी बीटा 0 असू शकतो कधीकधी अल्फा 0 असू शकतो आणि असेच इतर अनेक मॉडेल्स उपलब्ध आहेत आपण कदाचित या विशिष्ट अभ्यासक्रमामध्ये इतर मॉडेल्सकडे पाहणार नाही परंतु फक्त लक्षात ठेवा की इतर अनेक मॉडेल्स उपलब्ध आहेत पुढील संकल्पना ज्या आपण बघणार आहोत उपयुक्त संकल्पनेला यिल्ड कोइफिशिअंट म्हणतात ही एक अतिशय सोपी संकल्पना आहे परंतु उपयुक्त आहे आणि आपण अनेक यिल्ड कोइफिशिअंट परिभाषित करू शकता उदाहरणार्थ Y चे x भागिले s सब्सट्रेटच्या संदर्भात पेशींचे यिल्ड ही अशी वाचण्याची पद्धत आहे पेशींची यिल्ड सब्सट्रेटच्या संदर्भात असेल किंवा त्यालाच असे परिभाषित करता येईल की पेशींची निर्माण झालेली संख्या भागिले सब्सट्रेटचे वापरलेले प्रमाण हा वापरलेल्या सब्सट्रेटनुसार उत्पादित केलेल्या पेशींच्या प्रमाणाचा दर आहे YxSamountofcellsproducedamountofsubstrateconsumed त्याचप्रमाणे आपण सब्सट्रेटच्या संदर्भात उत्पादनाच्या यिल्डची व्याख्या करू शकता जे तयार झालेल्या उत्पादनाचे प्रमाण भागिले वापरलेल्या सब्सट्रेटचे प्रमाण इतके असते YpSamountofproductformedamountofsubstrateconsumed आणि आणखी एक उत्पादनाच्या संदर्भात पेशींचे यिल्ड उत्पादित पेशींचे प्रमाण भागिले तयार झालेल्या उत्पादनाचे प्रमाण आहे Yxpamountofcellsproducedamountofproductformed दोघेही तयार होतात या प्रकरणात कधीकधी ते तयार होते कधीकधी वापरले जाते आपण जे शक्य असतील ते यील्ड कोइफिशिअंट परिभाषित करू शकता हे करण्याचा फायदा असा आहे की एका विशिष्ट लहान क्षेत्रासाठी यील्ड कोइफिशिअंट हा स्थिर गृहित धरला जाऊ शकतो तुम्हाला माहित आहे म्हणूनच ते खूप उपयुक्त ठरते आणि जर क्षेत्र लहान असेल तर स्थिरता हे चांगले गृहितक आहे हे कसे केले जाते ते आपण पाहू जर एकदा याची उपयोगिता परिभाषित केली गेली तर हे आहे की जर तुम्हाला 1 दर माहित असेल तर तुम्ही संबंधित यील्ड कोइफिशिअंट वरून इतर दराचा अंदाज लावू शकता उदाहरणार्थ जर सब्सट्रेटच्या वापराचा दर आवश्यक असेल आणि माहित नसेल परंतु वाढीचा दर ज्ञात असेल तर आपण सब्सट्रेटचा वापर दर पेशीच्या वाढीवरून काढू शकतो आणि जर यील्ड कोइफिशिअंट माहीत असेल आणि त्याला स्थिर मानून घेतले जाऊ शकते उदाहरणार्थ सब्सट्रेट वापर दर rs आहे rS1YxSrx तुम्हाला माहीत आहे की हे थेट यील्ड कोइफिशिअंटच्या व्याख्येतून येते सब्सट्रेटच्या वापराने तयार होणाऱ्या पेशींचे प्रमाण ते प्रमाण आहे हे यील्ड कोइफिशिअंट आहे म्हणून जर तुम्ही सब्सट्रेट बघत असाल तर ते 1 भागिले x Y गुणिले rx असेल हा सब्सट्रेटच्या वापराचा दर पेशींच्या निर्मितीचा दर आहे तर आपल्या पहिल्या मॉडेलनुसार हे r x बरोबर mu x म्हणून लिहिले जाऊ शकते म्हणून r s असेल rS1YxSrx1YxSμx आपण पुढील मॉड्यूलमध्ये काही उपयुक्त मापदंडांची गणना करण्यासाठी हे वापरू कदाचित तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो नाही आणखी एक संकल्पना आणि मला वाटते की आपण हे थांबवू हे मॉड्यूल इथे पूर्ण करू ही देखभालीची संकल्पना आहे तुम्हाला सब्सट्रेट ग्लुकोज माहित आहे उदाहरणार्थ पेशी वाढ किंवा कल्चर वाढीकडे जाते पेशी वाढतात परंतु पेशी जटिल प्रणाली असतात त्यांच्यामध्ये बऱ्याच प्रक्रिया घडत असतात त्यांच्यामध्ये बऱ्याच प्रक्रिया घडत असतात अनेक जनुके प्रथिनांकडे जात असतात त्यांच्यामध्ये वाहतुकीसारखे काहीतरी होते एटीपी बनवले जात आहे एटीपी वापरले जात आहे सर्व प्रकारच्या गोष्टी घडत आहेत आणि त्या सर्वांसाठी ऊर्जा आवश्यक आहे आणि अशा प्रक्रियांसाठी सब्सट्रेटने ऊर्जा प्रदान करणे आवश्यक आहे तर अशा प्रक्रिया ज्या चयापचय वाहतूक अनुवांशिक परिवर्तन अनुवांशिक प्रक्रिया आणि यापुढे असतात त्यांना पेशी देखभाल म्हणतात तर सब्सट्रेट पेशीच्या देखभालीसाठी वापरला जातो आणि एकदा हे समाधानकारकरित्या झाल्यावर ते पेशींच्या वाढीसाठी जाते आपण आतापर्यंत याचा स्पष्टपणे विचार केला नाही आपल्याला याचा विचार करणे आवश्यक आहे कारण जेव्हा सब्सट्रेटची पातळी कमी असते तो पूर्णपणे पेशींच्या देखभालीच्या क्रियाकलापांसाठी वापरला जातो आणि कोणतीही वाढ उघडपणे दिसत नाही कोणतीही वाढ दिसून येत नाही एपरंट म्हणजे दिसणे कोणतीही वाढ दिसून येत नाही तर हे सर्व पेशीच्या देखभालीकडे जात आहे सब्सट्रेटचा वापर होईल परंतु ते वाढ म्हणून दर्शवत नाही याचा अर्थ सर्वकाही पेशीची देखभाल करण्यासाठी पेशीच्या क्रियाकलापांची देखभाल करण्यासाठी वापरले जात आहे दराच्या माध्यमातून हे दर्शवण्याचा एक मार्ग म्हणजे वाढीचा दर वाढीचा स्पष्ट विशिष्ट दर दिसलेला वाढीचा विशिष्ट दर गुणिले पेशींचे प्रमाण x इतका असतो आणि या वाढीचा स्पष्ट विशिष्ट दर वाढीच्या खऱ्या विशिष्ट दरामधील फरक म्हणून परिभाषित केला जाऊ शकतो तो प्राप्त होतो जेव्हा सर्व सब्सट्रेट फक्त पेशींच्या वाढीसाठी वापरला जातो ती एक संकल्पना आहे T वाढीचा खरा विशिष्ट दर आणि T मधील फरक आणि ज्याला काही एंडोजिनस मेटाबोलिझ्म काँस्टंट असे म्हणतात Aएपरंट आहे किंवा पाहिलेला वाढीचा विशिष्ट दर आहे Tहा खरा वाढीचा विशिष्ट दर आहे आणि ke हा एंडोजिनस मेटाबोलिझ्म काँस्टंट आहे तरA बरोबर T वजा ke आहे rxAxT kex आणि यील्ड कोइफिशिअंट r s वापरून सब्सट्रेट वापराचा दर 1 भागिले Y xs द्वारे स्पष्ट यिल्ड आहे स्पष्ट यिल्ड गुणिले वाढीचा स्पष्ट दर गुणिले पेशींचे प्रमाण अधिक ज्याला m म्हणतात ते गुणिले पेशींचे प्रमाण जेथे m हे देखभालींचा विशिष्ट दर आहे rS1YxSAAxmx मला असे वाटते की हे विशिष्ट व्याख्यान बंद करण्यासाठी ही एक चांगली जागा आहे जेथे आपल्याला बर्याच संकल्पना दिसल्या अगदी थोडक्यात आपण पाहिले की पेशी स्वतःच उत्पादने बनू शकतात आणि आपण जे पाहिले ते पाहू आणि इतर उत्पादने बनू शकतात आपण हे दर वाढीचा दर किंवा पेशी वाढ आणि उत्पादन निर्मितीचा दर यासाठी समिकरण लिहित आहोत सुरुवातीला आपण वाढीच्या दरासाठी समिकरण पाहिले r x बरोबर mu x rxμx Mu परिस्थितीनुसार स्थिरांक असू शकतो किंवा नसू शकतो मग आपण म्हणालो की इतर मॉडेल आहेत हे लॉजिस्टिक समीकरण आहे आणि अॅडवॉन्स कोर्समध्ये स्ट्रक्चर्ड मॉडेल्स सेग्रीगेटेड मॉडेल्स आणि इतर अनेक गोष्टींचा विचार केला जाऊ शकतो सब्सट्रेट हे पेशी आणि उत्पादनांमध्ये रूपांतरित होतात आपण पाहिले की ग्लुकोज एक वैशिष्ट्यपूर्ण सब्सट्रेट आहे कारण ते पेशीतील ग्लायकोलिसिस नावाच्या एका महत्त्वाच्या चयापचय मार्गात भाग घेते आणि आपण ग्लुकोजसाठी काही पर्याय पाहिले कारण उद्योगाच्या दृष्टिकोनातून ग्लुकोज महाग आहे स्टार्च सेल्युलोज आणि लिग्नो सेल्युलोसिक सामग्री हे ग्लुकोजचे चांगले पर्याय आहेत स्टार्च आणि सेल्युलोज आधीच मोठ्या प्रमाणावर वापरले जातात लिग्नो सेल्युलोसिक सामग्री तेथे ग्लुकोज मिळवण्यासाठी लिग्नो सेल्युलोसिक सामग्रीच्या वापरात बरेच संशोधन चालू आहे मग आपण पाहिले की एका मिडीयममध्ये काय आहे कार्बन स्त्रोत आणि उर्जा स्त्रोत आणि नायट्रोजन स्त्रोत क्षार आणि ट्रेस पोषक त्यापैकी कोणतेही एक मर्यादित सब्सट्रेट असू शकते जर ते मर्यादित सब्सट्रेट आहे जे वाढीस मर्यादित करते तर प्रमाणामधील भिन्नतेसह वाढीच्या विशिष्ट दराची भिन्नता मोनोडच्या मॉडेलद्वारे दिली जाते आणि हे K s साठी स्पष्टीकरण आहे जे की सब्सट्रेटचे प्रमाण कमाल वाढीच्या दराच्या निम्मे आहे मग आपण म्हणालो की mu वर सब्सट्रेट उत्पादनाच्या प्रमाणाच्या प्रभावासाठी इतर मॉडेल आहेत आपण त्यापैकी काही पाहिले मोझर मॉडेल आणि मॉडेल जेव्हा 2 सबस्ट्रेट्स एकाच वेळी मर्यादित करणारे असतात आणि अँड्र्यूज आणि नोएक मॉडेल जे आपल्याला सब्सट्रेट प्रतिबंधाचा वाढीवरील प्रभाव देते आणि जेरुसालिम्स्की आणि नेरोनोव्हा यांचे मॉडेल जे वाढीवर उत्पादन प्रतिबंधाचा परिणाम देते मग आपण उत्पादन निर्मिती दरासाठी लुएडेकिंग पिरेट मॉडेल नावाच्या अतिशय लोकप्रिय मॉडेलकडे पाहिले जे rpबरोबर अल्फा गुणिले rxवाढीवर अवलंबून मापदंड अधिक बीटा गुणिले x वाढीवर अवलंबून नसलेला मापदंड असे देते rpαrxβx आणि इतर अनेक मॉडेल्स उपलब्ध आहेत मग आपण पाहिले की यील्ड कोइफिशिअंट काय होते अनेक यील्ड कोइफिशिअंट परिभाषित केले जाऊ शकतात ते मूलतः राशी प्रति राशी आहे आणि नंतर ते एका दराचे दुसऱ्यामध्ये रूपांतर करण्यासाठी वापरले जाऊ शकतात त्यापैकी एक मार्ग आहे ज्याद्वारे आपण त्यांचा वापर करणार आहोत आणि नंतर आपण देखभालीच्या संकल्पनेकडे पाहिले जे पेशीमधील क्रियाकलाप जसे की चयापचय वाहतूक आणि इतर गोष्टी अनुवांशिक प्रक्रिया आणि नंतर हे समाधानाकारक रित्या झाल्यावर ते वाढीकडे वळते म्हणून जेव्हा सब्सट्रेटची पातळी खूप कमी असते तेव्हा एखाद्याला वाढ अजिबात दिसत नाही हे वाढीचा स्पष्ट दर आणि खरा वाढीचा दर आणि एंडोजिनस मेटाबोलीझ्म स्थिरांक Tवजा ke बरोबर A द्वारे दर्शविले जाते rxAxT kex आणि सब्सट्रेट वापराचा दर देखील वाढीचा स्पष्ट विशिष्ट दर आणि देखभालीच्या विशिष्ट दरानुसार लिहीला जाऊ शकतो rS1YxSAAxmx मला वाटते की व्याख्यान क्रमांक 4 साठी ते पुरेसे आहे व्याख्यान क्रमांक 5 मध्ये पुन्हा भेटूया